सिद्धांत व संकल्पना यांच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या विविध पद्धती व तंत्र आपण मागील काही भागांमध्ये बघितले आहे प्रशिक्षणाच्या कोणत्या विविध पद्धती आहेत याबद्दल मी तुमच्यासमोर सादरीकरणदेखील केले आहे या प्रशिक्षण पद्धतींचा प्रत्यक्षात आपण वापर करण्या अगोदर विविध संस्था या प्रशिक्षण पद्धती त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कश्या वापरतात याचे उदाहरण आपण आधी बघूया आता सर्वप्रथम आपण मॅकडोनाल्ड खाद्य पदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या एक संस्थेचे नाव च्या कर्मचाऱ्यांचे उदाहरण घेऊया हे उदाहरण मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील आहे आपल्याला मॅकडोनाल्ड आपल्या या विशिष्ट गुणवत्तेकरिता कसा नावाजलेला व प्रस्थापित झालेला आहे हे माहित आहे मॅकडोनाल्ड ही हॅमबर्गर एका पदार्थाचे नाव व फास्टफूड उपहार गृहांची एक अमेरिकन शृंखला आहे रीचर्ड व मॉरीस मॅकडोनाल्ड यांनी 1940 मध्ये बार्बेक्यू उपहारगृह म्हणून याची सुरुवात केली होती व्यक्तीच्या कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाची गरज भासणार नाही अशाप्रकारे मॅकडोनाल्डनी आपल्या उत्पादनाच्या प्रत्येक पैलूंची गुणवत्ता अतिशय कष्टपूर्वक प्रस्थापित केलेली आहे जी अतिशय लोकप्रिय देखील आहे येथे आपल्याला या विशिष्ट कंपनीची उद्दिष्टे व ध्येय समजून घेतली पाहिजे स्थानिक पातळीपासून सुरुवात करून एखादी कंपनी वैश्विक स्तरापर्यंत कशाप्रकारे पोहोचते हे आपण समजून घेतले पाहिजे प्रत्येकवेळी उत्पादनाची गुणवत्ता नियंत्रित करण्याकरता आपण प्रत्यक्ष तिथे उपस्थित असणार नाही म्हणून उत्पादनाच्या बाबतीत अशा प्रकारचे गुणवत्ता प्रमाणीकरण फारच महत्त्वाचे ठरते ज्यावेळी आपण आपल्या उत्पादनांच्या विशेषशाखा Franchises फ्रॅंचाईज प्रस्थापित करीत असतो त्यावेळी गुणवत्ता प्रमाणीकरणाकरिता मार्गदर्शन पुस्तिका असण्याची गरज असते कारण आपण गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करत नाही या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला हे स्पष्ट केले पाहिजे की जर तुम्हाला गुणवत्तापूर्ण उत्पादन हवे असेल तर तुमचे गुणवत्ता प्रमाणीकरण खूप महत्त्वाचे असते कारण याकरीता प्रत्येकवेळी तिथे आपण समक्ष उपस्थित नसतो जर आपण प्रत्यक्ष गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार करण्याकरिता स्वतः उपस्थित असू तर तुमच्या उत्पादनाचा दर्जा तुम्ही स्वतः नियंत्रित कराल तिथल्या सर्व प्रक्रियेवर स्वतः लक्ष द्याल व्यवसायाच्या निमित्ताने एखाद्या दुसऱ्या कामात जर तुम्ही व्यस्त असाल तर उत्पादनाची गुणवत्ता राखणे ही एक अधिकची जबाबदारी बनते याकरिता कोणत्या प्रस्थापित प्रमाणपद्धतींचा पद्धतींचा तुम्ही अवलंब कराल कोणत्या प्रक्रिया त्यामध्ये समाविष्ट असतील हे तुम्ही ठरवले पाहिजे जसे आपण बोलत आहोत तसे आपण हे समजून घेतले पाहिजे की व्यवसाय फक्त अर्थप्राप्तीकरिता आपण करत नाही तर आपल्या उत्पादनाच्या दर्जाचा देखील त्यामध्ये विचार करतो याकरिता प्रक्रियांचे प्रमाणीकरण महत्त्वाचे आहे या प्रक्रियेकरीता योग्य ती संसाधने आपण दिली पाहिजेत त्या बाबतीतले मार्गदर्शन सहकार्य दिशा व निर्देशन तुमचा ब्रँड मानक जे वापरणार आहेत त्यांना संस्थेने दिले पाहिजे आपल्या उत्पादनाचे त्यासंबंधित प्रक्रियांचे सातत्याने प्रमाणीकरण करणे हा खूपच महत्त्वाचा भाग आहे याचा कोणताही पैलू जर दुर्लक्षित झाला तर उत्पादनाची गुणवत्तापूर्णता सारखी नसेल त्यामुळे आता आपण प्रत्येक पैलू बद्दल बोलूया याबद्दल ज्यावेळी आपण बोलत असतो तेव्हा त्याला खूप परिमाण असतात या प्रत्येक परिमाणाचा तुम्ही फक्त विचारच नाही तर त्याचे प्रमाणीकरणदेखील केले पाहिजे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रक्रियेद्वारे या सर्व पैलुंबद्दल आपण समजून घेऊ शकतो मात्र एखादे मानक कसे ठरवायचे ते मानक कोणते असले पाहिजे कोणत्या प्रस्थापित आदर्श प्रमाण पद्धती benchmarking practice बेंचमार्किंग प्रॅक्टिस असतील या मानकाचे आदर्श मूल्यांकन Ideal Score of Standard आयडियल स्कोर ऑफ स्टॅंडर्ड काय असले पाहिजे या सर्व गोष्टी कश्या ठरवायच्या हे आपण एका विशिष्ट उदाहरणाच्या माध्यमातून बघूया उत्पादनातून व्यक्तीचा हस्तक्षेप आपल्याला बाजूला काढायचा आहे कारण मी जसे म्हणालो तसे वैश्विक स्तरावर तुम्ही व्यक्तीच्या हस्तक्षेपावर अवलंबून राहू शकत नाही नाहीतर उत्पादनाची गुणवत्ता व मानके व्यक्तीवर अवलंबून राहतील प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असते ही क्षमता व्यक्तीपरत्वे बदलत असते त्यामुळे तुम्ही व्यक्तीच्या क्षमतेवर या गोष्टी सोडू शकत नाही पण जर तुम्ही तसे करू शकत असाल तर तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकता पण नाही आपण ते करू शकत नाही जर कंपनीचा दर्जा व मानके योग्य प्रकारे प्रस्थापित होत असतील तरच या पद्धतीचा आपण अवलंब करू शकतो अन्यथा हे चालणार नाही उत्पादन गुणवत्ता प्रस्थापिकरणामधून व्यक्तीचा हस्तक्षेप काढून टाकणे हे खूपच महत्त्वाचे ठरते कारण व्यक्तीचा हस्तक्षेप व्यक्तीपरत्वे बदलत राहतो व त्यामुळे उत्पादन गुणवत्ते संदर्भात या कोणत्याही प्रकारचा धोका तुम्ही पत्करू शकत नाही त्यामुळे आपल्याला व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय उत्पादनाची मानके प्रस्थापित करायची आहेत म्हणूनच आपण हा पैलू विचारात घेत आहोत ज्याला मॅकडोनाल्ड ने देखील महत्त्वाचे मानले आहे प्रक्रिया व प्रशिक्षण पुस्तिका याबद्दल मी मगाशी बोलत होतो त्यामध्ये प्रत्येक लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या प्रक्रियेचे विस्तृत विवेचन असले पाहिजे जोपर्यंत प्रत्येक प्रक्रियेचे विस्तृतवर्णन या पुस्तिकेमध्ये येत नाही तोपर्यंत आपण त्या बाबतीतली परिपूर्णता किंवा त्या बाबतीतले अपेक्षित परिणाम निष्पत्ती आपल्याला मिळणार नाही या विस्तृत पुस्तिकेला 'बायबल' सखोल मार्गदर्शक पुस्तिका ज्यात सर्व गोष्टी सापडू शकतील या संदर्भित अर्थाने असे ओळखले जाते मॅकडोनाल्डच्या या संदर्भपुस्तिकेमध्ये प्रत्येक प्रक्रियेबद्दल माहिती असते ज्या व्यक्तीला भारतामधल्या एखाद्या शहरात किंवा इतर कोणत्याही शहरांमध्ये मॅकडोनाल्ड चालू करायचे असेल तर त्याने या संदर्भ पुस्तिकेचे 100 पालन केले पाहिजे या पुस्तिकेचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये कामाच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेचे विस्तृत वर्णन केलेले आहे ही संदर्भ पुस्तिका व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे आणि ही वस्तुनिष्ठ असल्यामुळे प्रत्येक प्रक्रियेच्या गरजांविषयी विस्तृतपणे बोलते उदाहरणादाखल या संदर्भ पुस्तिकेमध्ये कागदी रुमालाची पेपर नॅपकिन घडी कशी घालायची आणि तो कसा ठेवायचा हे देखील सांगितले आहे वेगवेगळे पदार्थ कशाप्रकारे हाताळायचे या पदार्थांना कुठे कशाप्रकारे स्पर्श करायचा व कुठे स्पर्श टाळायचा याबद्दल देखील माहिती आहे याशिवाय पदार्थ तयार करत असताना कच्च्या मालापासून ते शेवट खाण्यायोग्य पदार्थ तयार करण्यापर्यंत आणि त्याच्या ग्राहकांना वितरण करण्यापर्यंत सर्व माहिती या पुस्तिकेमध्ये आहे तुम्हाला येणाऱ्या सर्व शंकांचे व पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर या पुस्तिकेमध्ये मिळते यालाच प्रमाणीकरण असे म्हणतात गुणवत्तेचे प्रमाणीकरण करणाऱ्या प्रक्रियापासून विचलीत होण्याकरता अगदी पुसटशी रेष असते अगदी ती देखील मॅकडोनाल्डने होऊ दिली नाही जवळपास सहाशे पानांच्या या पुस्तिकेमध्ये पूर्ण पानाची रंगीत छायाचित्रे आहेत त्यामुळे आपल्याला ते अधिकच मनोरंजक वाटेल केचप पाऊच कसे ठेवावे कुठे ठेवावे हे देखील त्यांनी त्या पुस्तिकेमध्ये दाखविलेले आहे ही मार्गदर्शन पुस्तिका अशा प्रकारे तयार करतात आणि मग वैश्विक स्तरावर एकाच प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात प्रत्येक बर्गर वर केचप मोहरी आणि लोणचे घातलेले असते हे वर्णन ऐकून मला वाटतं की आता तुम्हाला भूक लागली असेल जोपर्यंत तुम्ही मानके राखत नाही तोपर्यंत कोणतीही सेवा योग्यप्रकारे देता येणार नाही वितरण कक्षावर एका प्रमाणित पद्धतीने सहा पायऱ्यांमध्ये पदार्थाची सेवा कशी द्यावी हे देखील त्यामध्ये दिलेले आहे हे करत असताना आपल्या हातांच्या हालचाली कशा पाहिजेत हे देखील त्यामध्ये सांगितले आहे एखादे मार्गदर्शन पुस्तक किती प्रमाणित असावे हे आपण बघितले फ्राईजचे बटाटयाच्या उभ्या काचऱ्या वर्गीकरण करीत असताना कशाप्रकारे हाताच्या हालचाली झाल्या पाहिजे याचे प्रशिक्षणदेखील तेथील कर्मचाऱ्यांना दिले आहे आपल्यापैकी अनेकजणांनी तेथील स्वयंपाक घर व वितरणकक्षामधील तंत्रज्ञान पाहिले नसेल इथे आपण हे समजून घेतले पाहिजे की जसे प्रकाशदिवे व बझर भोंगा तेथील कर्मचाऱ्यांना बर्गर कधी पालटायचा किंवा फ्राईज तळत असताना तेलातून कधी बाहेर काढायचे हे सांगतात जर आपल्याला एक विशिष्ट चव मिळवायची असेल तर प्रक्रियेमध्ये आपल्याला एक प्रकारचे सातत्य राखले पाहिजे तिथे हजारो फ्रेंच फ्राईज असतील पण प्रत्येक फ्रेंच फ्राईजला समान उष्णता समान तेल समान कुरकुरीतपणा समान चव प्राप्त होण्याकरिता भोंग्याची रचना प्रत्येक उपकरणामध्ये केलेली असते प्रकाश दिवे व भोंग्याच्या या सूचना कर्मचाऱ्याला बर्गर कधी पालटायचा आणि फ्राईज तेलातून कधी बाहेर काढायचे हे सांगेल केचप वितरण यंत्र एका ठराविक मोजमापात एका विशिष्ट फुलांच्या रचनेमध्ये केचप टाकते या प्रक्रियेचे सौंदर्य बघा जिथे कुठे अशा प्रकारच्या सेवा दिल्या जातात तिथे यामागचा सौंदर्यवादी दृष्टीकोन महत्त्वाचा असतो पदार्थांमध्ये एका विशिष्ट फुलांच्या रचनेप्रमाणे हे केचप घालणे खूपच मजेशीर वाटते याचेदेखील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे की ज्यावेळी तुम्ही पदार्थ अशाप्रकारे सजवत असाल त्यावेळी एक विशिष्ट फुलांच्या आकाराची रचना केली पाहिजे आणि मग ते प्रकाश दिवे वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याने जोपर्यंत सर्व खाद्यपदार्थांची मागणी पुरवली जात नाही आणि तसेच इतर ज्यादाचे पदार्थदेखील दिले जात नाहीत तोपर्यंत ते दिवे चालू राहतात आपण बऱ्याचदा उपाहारगृहात हे पाहतो की आपल्याला विशिष्ट चव विशिष्ट स्वाद विशिष्ट आवड असलेले पदार्थ व्यक्तीला मागणी करण्याकरता आवडतात त्याप्रमाणे तो कर्मचारी ती मागणी स्वीकारतो आता एकदा ती मागणी स्वीकारली की मग त्याच्या चवीत स्वादात कोणताही कमी जास्तपणा चालणार नाही आणि म्हणूनच विविध प्रक्रियामधील विशिष्ट प्रशिक्षण देण्याकरिता प्रक्रिया व सेवा मार्गदर्शन पुस्तिका प्रशिक्षण पुस्तिका तिथे असतात आता यामध्ये काय महत्त्वाचे आहे बरे यातून आपण काय बरे शिकलो या मधून आपण हे शिकलो की ज्या वेळी आपण एखादी प्रशिक्षण मार्गदर्शन पुस्तिका तयार करत असतो त्यावेळी ती वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे त्याने योग्य ते इप्सित हेतू साध्य झाले पाहिजेत एखादी प्रक्रिया कुठून चालू होते आणि कुठे संपते हे सोप्या प्रकारे कळले पाहिजे या प्रक्रियेमध्ये आपण पदार्थांची गुणवत्ता कशी राखतो गुणवत्तेची हमी कशी देतो आणि वैश्विक स्तरावर पदार्थाची चव व स्वाद एकच कसा राखतो हे खूप महत्त्वाचे आहे पदार्थाचे वेगवेगळ्या ठिकाणी एकाच चवीने उत्पादन आव्हानात्मक आहे अशी आव्हाने पार पाडणे यातच एखाद्या संस्थेची खरी ताकद आहे आता आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे एका परदेशी संस्थेचे नाव दुसरे उदाहरण बघूया इथे ते आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात आणि व्यवसायातील आपले यश राखतात हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या त्वरित विक्री ग्राहक वस्तू क्षेत्रातील संस्थेकरीता FMCG Fast Moving Consumer Goods फास्ट मुविंग कन्झ्युमर गुड्स प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यांच्यामते व्यवसायातील कारकीर्दीच्या मध्यभागात एखादा हस्तक्षेप म्हणून प्रशिक्षण दिले जात नाही निवडलेल्या लोकांना त्यांना प्रशिक्षण द्यावे लागतेच अशाने तेथील प्रत्येक कर्मचारी कधी ना कधीतरी प्रशिक्षणाच्या या प्रक्रियेमधून जातो एखाद्या संस्थेमधील व्यक्ती ज्यावेळी कारकीर्दीच्या मध्यभागांमध्ये पोहोचेल आणि मग तो ज्यावेळी वरिष्ठ पातळीवर जाईल त्यावेळी त्याला नेतृत्वगुणांविषयी प्रशिक्षण दिले जाईल पण हा मुद्दा नाही मुद्दा असा आहे की विविध स्तरावरील व पातळीवरील काम अधिकाधिक कार्यक्षम प्रभावी व गुणवत्तेच्या पुढील पातळीवर जाण्याकरिता हे प्रशिक्षण दिले पाहिजे फक्त पदोन्नतीतील पुढील पातळीवर जाण्याकरता नाही ही तर गुणवत्ता क्ष्रेत्रातील पुढील पातळीवर जाण्याकरतादेखील हे प्रशिक्षण द्यावे त्यामुळे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये हे प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्वरित विक्रि ग्राहक वस्तू क्षेत्रातील या एका बलाढ्य संस्थेचे भारतामध्ये मुंबई आणि बेंगलोर या दोन ठिकाणी व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रे आहेत आपल्या भागधारकांना प्रशिक्षण देण्याकरता ही दोन केंद्रे काम करतात विविध ठिकाणच्या कारखान्यांमधील व प्रादेशिक विक्री केंद्रांवर असणाऱ्या आपल्या कामगारांना व कर्मचाऱ्यांना फक्त प्रशिक्षण देण्याकरता ही दोन केंद्र खास करून काम करतात एखाद्या संस्थेकरिता प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असे मी म्हणालो आणि जर ते असे असेल तर त्यांना आपल्या कामगारांना एका विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे असते हे प्रशिक्षण फक्त कामगारांनाच नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना तसेच प्रादेशिक स्तरावरील विक्री गटाला देखील ते प्रशिक्षण देणे खूपच महत्त्वाचे ठरते मागच्या अभ्यास घटकांमध्ये आपण बघितले की प्रशिक्षणार्थींची शैक्षणिक पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी तसेच भौगोलिक परिस्थिती आपण बघितली पाहिजे आणि मग प्रशिक्षणाची पद्धत आणि प्रशिक्षणाची तंत्र ठरविली पाहिजेत प्रशिक्षणार्थींच्या या भौगोलिक परिस्थितीमध्ये खूपच तफावत असेल तर आपण प्रशिक्षणाच्या पद्धती व तंत्रे योग्य प्रकारे ठरवू शकत नाही त्यामुळे आपण कोणाला प्रशिक्षण देत आहोत कोणत्याही स्तरावरील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देत आहोत आपल्या समोर कोणते काम व उपक्रम आहेत आपले काय हेतू आहेत एखाद्या संस्थेच्या विकासाकरता हे प्रशिक्षण कशाप्रकारे जोडले गेलेले आहे तसेच व्यक्तीगत विकास व संस्था विकास एकमेकांशी कसे जोडलेले आहेत याचादेखील आपण विचार केला पाहिजे प्रत्येक वर्षी हिंदुस्तान युनिवर लिव्हर लिमिटेड आपल्या प्रशिक्षणाची एक दिनदर्शिका प्रकाशित करते इतर अनेक संस्थादेखील अशा प्रकारची दिनदर्शिका प्रकाशित करतात व्यवसायिक संस्था आपल्या प्रशिक्षणाची अशी दिनदर्शिका तयार करतात ही एक जुनी परंपरा आहे कोण कुठल्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कधी जाणार आहे हे देखील त्या दिनदर्शिकेमध्ये लिहिलेले असते काही संस्था अजून देखील वरिष्ठांकडून प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता परवानगी मागतात ज्यावेळी त्यांना ती परवानगी मिळते त्यावेळी ते अशा प्रकारच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांकडून स्वेच्छेने सहभागाची अपेक्षा करतात आणि त्या सहभागावर ते पुढील गोष्टी ठरवतात काही संस्था याच्यासोबतच किंवा याच्याशिवाय देखील कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचे मूल्यांकन कामगिरीचे मुल्यांकन करतात आणि मग तेथील मनुष्यबळाला कोणत्या क्षेत्रांमधील प्रशिक्षण आवश्यक आहे ते ठरवतात या क्षेत्रांमध्ये तांत्रिक कौशल्य निर्णय क्षमता कौशल्य आंतरवैयक्तिक सहसंबंध कौशल्य तांत्रिक अध्ययन कौशल्य यांचा समावेश असतो कर्मचाऱ्यांना आणखी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे हे देखील बघून त्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते आणि जर मग त्यांना अशाप्रकारे विविध क्षेत्रातील प्रशिक्षण पाहिजे असेल तर त्यांना आपली उत्पादन स्थळ वापरूनच ही प्रशिक्षण केंद्रे स्वतःच चालविली पाहिजेत प्रशिक्षणाची दिनदर्शिका तयार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कधी प्रशिक्षणाकरिता जावे हे खूप महत्त्वाचे ठरते ना नफा संस्थांमध्ये प्रशिक्षणाच्या आदल्या दिवशी कर्मचाऱ्यांना बोलावले जाते आणि उद्या तुम्हाला प्रशिक्षणा करता जायचे आहे असे सांगितले जाते आणि तुम्हाला त्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षणाची गरज आहे हे माहित असतानादेखील कदाचित त्या वेळी तो कर्मचारी म्हणू शकतो की महोदय मला या प्रशिक्षणाची गरज नाही पण जेव्हा तुम्ही प्रशिक्षणाची दिनदर्शिका तयार करीत असता त्यावेळी या कर्मचाऱ्यांना अतिशय स्पष्टपणे त्यांना प्रशिक्षणाकरिता कधी जायचे आहे हे माहीत असतं कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण त्याला दिले जाणार आहे आणि संस्थेने भविष्याचे नियोजन व उत्तराधिकारी नियोजनाच्या दृष्टीने त्यांच्याकरता कोणते प्रशिक्षण सक्तीचे केलेले आहे हेदेखील त्यांना कळते साधारणपणे जुलै महिन्यात चालू होणारे आणि पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत चालणारे हे प्रशिक्षण हे जणू काही एखाद्या शैक्षणिक वर्षात असल्यासारखेच सारखेच असते यामध्ये त्याची स्वतःची प्रशिक्षण दिनदर्शिका असते यामध्ये सामान्यपणे तीन प्रकारचे अभ्यासक्रम असतात सामान्य जागरूकता कार्यक्रम हा पहिला अभ्यासक्रम असतो यामध्ये संस्थेतील विविध प्रक्रियांची व्हिडिओच्या माध्यमातून माहिती प्रशिक्षणार्थींना दिली जाते त्यामुळे जसे मी अभ्यास घटक तेरा च्या पहिल्या स्लाइडवर म्हणालो होतो की संस्थेतील कर्मचाऱ्यांकरिता सामान्य जागरुकता प्रशिक्षण कार्यक्रम असला पाहिजे त्यांना संस्थेविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे नाहीतर त्या संस्थेमध्ये कर्मचारी खूप वर्षांपर्यंत काम करत राहतील पण त्यांना आपल्या संस्थेमध्ये कोण काम करीत आहे आपल्या संस्थेचा कारभार कसा चालतो आपली संस्था किती मोठी आहे आपल्या संस्थेशी संबंधित इतर लोक संस्था त्याची मालकी या गोष्टीदेखील त्याला माहीत नसतील आपल्या संस्थेसोबतचे त्याचे संबंध दृढ होणार नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या विविध कार्यकारी घटक व प्रक्रिया यांना समजून घेतले पाहिजे हे सामान्य जागरूकता कार्यक्रमांमध्ये असते कामकाजाच्यादृष्टीने संस्थेसमोरील आव्हाने व संस्थेची मूल्ये व त्यांची मूल्यप्रणाली व्यवस्थेची नैतिक तत्त्वे अभिमुखता कार्यक्रम तसेच वेळोवेळी संस्थेच्या होणाऱ्या विकासाबद्दलची कर्मचाऱ्यांना माहिती करून देण्याकरता या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशा प्रकारच्या सामान्य जागरूकता अभ्यासक्रमाचे माहिती प्रशिक्षण दिनदर्शिके मध्ये कर्मचाऱ्यांना मिळते पहिला भाग संस्थेची माहिती सांगतो तर या अभ्यासक्रमातील दुसरा भाग कर्मचाऱ्यांना वर्तणुकीच्या आदर्श यांबद्दल सांगतो वाढीकरिता आवश्यक क्षमतांचा विकास करण्याच्यादृष्टीने या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये वर्तवणूकी संदर्भात मार्गदर्शन केले जाते यामध्ये नेतृत्वगुण संघबांधणी समस्या हाताळणी आंतरवैयक्तिक संबंध या व अशा प्रकारचे मुद्दे समाविष्ट असतात नेतृत्व पद्धती नेतृत्वासंबंधित उपक्रम व नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आंतरवैयक्तिक संबंधांबद्दल माहिती करून दिली जाईल या एका विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमानंतर ज्यावेळी ते आपल्या कामाच्या ठिकाणी परत जातील त्यावेळी त्यांनी या विशिष्ट प्रकारचे नेतृत्व व नेतृत्व कौशल्य तसेच सर्वसमावेशक आणि चैतन्यपूर्ण नेतृत्व कौशल्यांचा उपयोग केला पाहिजे विविध कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सौहार्द निर्माण करणे हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे याला संघबांधणी असे म्हणतात कर्मचाऱ्यांमध्ये कशाप्रकारे आंतरवैयक्तिक संबंध प्रस्थापित केले जातात यावर संघबांधणी अवलंबून असते जर ते आंतरवैयक्तिक संबंध चांगल्या प्रकारे विकसित करू शकले तर ज्या व्यक्तीने प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे त्याला त्या संघाचा सदस्य म्हणून घेण्यावर सर्वमताने ते निर्णय घेऊ शकतात एकत्रित काम करण्यावर जर एखादा विशिष्ट अडथळा किंवा समस्या असेल तर संघबांधणी त्यावर उपाय ठरू शकेल तिसरा भाग आहे समस्या सोडविणे आपल्याला माहित आहे की व्यवसाय अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चालत असतात ही परिस्थिती बदलत असते अशा बदलत्या परिस्थितीमध्ये विविध प्रश्नदेखील उत्पन्न होत असतात आणि असे प्रश्न अथवा समस्या व्यवसायामध्ये उद्भवत असतील तर प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थींना ते प्रश्न हाताळण्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले पाहिजे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकरिता बरेचसे सामान्य प्रश्न किंवा अपेक्षित समस्या असू शकतात हे प्रश्न व समस्या योग्यप्रकारे हाताळण्याचीची गरज असते अशा प्रकारचे प्रशिक्षण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये दिले जाते सामान्य जागरूकता व वर्तवणूक प्रशिक्षण यानंतर कौशल्यावर आधारित तिसरा महत्त्वाचा घटक येतो ज्यावेळी आपण कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे आणि त्याकरता कोणत्या कौशल्यांची व कौशल्यांचा परिपूर्णतेची गरज आहे हे आपण समजून घेतले पाहिजे विविध विभागातील वेगवेगळी कामे पार पाडण्याकरता विपणनातील विक्री वित्त विभाग तांत्रिक विभाग मनुष्यबळ विभाग या विभागातील कार्याकरिता कोणते विहित कौशल्य गरजेचे आहे हे ठरवले पाहिजे आणि त्याप्रमाणे या विविध कामकाज क्षेत्रातील विशिष्ट कार्याकरिता लागणाऱ्या कौशल्य पातळी वाढवण्याकरिता विशिष्ट अभ्यासक्रम आपण घेतले पाहिजेत हे अभ्यासक्रम विपणन वित्त व तांत्रिक स्वरूपाच्या या क्षेत्रातील व्यक्ती ज्यांना आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे त्यांच्याकरिता आपण घेऊ शकतो आता आपण तिसरे व शेवटचे उदाहरण नेसले कंपनीतील प्रशिक्षण कार्यक्रमाचे बघूया नेसले ही खाद्यपदार्थ क्षेत्रातील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य कंपनी आहे या संस्थेला 135 वर्षांपेक्षा देखील जास्त वर्षांचा इतिहास आहे जगातील जवळपास प्रत्येक देशांमध्ये या संस्थेचे कामकाज चालते वैश्विक स्तरावरील विभिन्न राष्ट्रीयत्व धर्म वंश पार्श्वभूमी असणाऱ्या या संस्था एकाच उद्योग संस्कृती खाली काम करतात हीदेखील एक वस्तुस्थिती आहे मी नेसले कंपनीच्या स्विझरलँडमधील कारखान्यांना भेटी दिल्या आहेत त्यांनी आपल्या उत्पादनाची निर्मिती कशाप्रकारे करावी हे योग्य प्रकारे ठरवल्याचे मी पाहिले या मधील मजेशीर गोष्ट अशी की आपले खाद्यपदार्थ तयार करीत असताना ते शाळकरी मुलांची मदत घेतात ही शाळकरी मुले तिथे येतात ते चॉकलेटची चव बघतात आणि मग त्यांना कोणते चॉकलेट जास्त आवडले हे सांगतात त्यांच्या या अभिप्रायावर विपणन गट पुढील विश्लेषण करतो व उत्पादनाच्या बाबतीतील निर्णय घेतो नेसले कंपनी ज्या प्रत्येक देशात काम करते तिथे मनुष्यबळाची निर्मिती व विकास करणे हा नेसलेच्या व्यवसाय धोरणे व संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे एखाद्या विशिष्ट देशात काम करीत असताना ज्यावेळी संस्थेची व्यवसाय धोरणे आणि संस्कृती त्या देशाशी जोडले जातात त्यामुळे त्या प्रदेशाविषयी आपुलकीचा आणि हक्काचा बंध तयार होतो स्थानिक घटकांचा विचार करून मनुष्यबळाचा विकास केल्यामुळे नेसलेची ताकद वाढली आहे शिकणे हा नेसलेच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे मागे मी म्हणालो तसे प्रशिक्षण हे देखील प्रत्यक्षात एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे बहुतेक सर्व संस्थांची निरंतर अध्ययन व विकास हीच संस्कृती आहे कर्मचार्यांची नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा हीच नेसलेमध्ये कर्मचाऱ्यांना निवडण्याकरीता एक पूर्व अट आहे त्यामुळे ज्या व्यक्तीला स्वतःला विकसित करण्याची इच्छा जर नसेल तर त्याला नेसलेमध्ये समस्या येतात पण जे कर्मचारी स्वतःला विकसित करण्याकरता सदैव तयार असतात ज्यांना पुढे जायचे आहे आणि आपल्या कारकिर्दीमध्ये विकास साध्य करायचा आहे त्यांना निश्चितपणे नेसले अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून नक्कीच मदत करेल पहिले आणि महत्त्वाचे प्रशिक्षण प्रत्यक्ष कामावर दिले जाते प्रत्येक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देणे व प्रशिक्षण देणे ही व्यवस्थापकाची महत्त्वाची जबाबदारी आहे प्रत्येकाला त्याच्या किंवा तिच्या कामांमध्ये व पदांमध्ये प्रगती होणे गरजेचे असते ज्यावेळी तुमच्या हाताखाली काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या प्रगतीचा देखील तुम्ही विचार करता त्यावेळी तिथे तुमचे नेतृत्व गुण दिसतात ज्यावेळी या कर्मचाऱ्यांची प्रगती होत नाही याचा अर्थ त्यातील प्रशिक्षण कुठेतरी चुकत आहे तो प्रशिक्षक कुठेतरी चुकत आहे संस्थेने प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रगती होण्याकरिता जे काही गरजेचे आहे ते प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थींना उपलब्ध करून दिले पाहिजे नेसलेमध्ये प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिलेली आहे नेसले अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविते औपचारिक प्रशिक्षण कार्यक्रम एका विशिष्ट हेतूने घेतले जातात ज्यावेळी एखादी समस्या उद्भवेल त्यावेळी कामगिरी मूल्यांकनाच्या आधारे किंवा क्षमता मूल्यांकनाच्या आधारे या समस्येला ओळखले जाईल आणि त्याआधारे कर्मचाऱ्यांचे कौशल्य व क्षमता वाढवण्याकरता योग्य त्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मूळ उद्देश हाच आहे की आपले कर्मचारी योग्य त्या प्रकारचे कौशल्य व क्षमता यांचा विकास करतील आणि आपले काम पूर्ण कार्यक्षमतेने करतील आणि प्रगती साध्य करतील व्यक्तिगत विकासाच्या कार्यक्रमाकरिता हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यक्तिगत विकासाच्या मुद्द्यांवर काम केले जाते यानंतर आपण तंत्रज्ञान साक्षरते बद्दल बोलूया नेसले आपल्या उत्पादनात उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करते नेसलेचे कारखाने निरंतर विकसित होत असतात त्यामुळे सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांकरिता देखील या उन्नत तंत्र प्रशिक्षणाची गरज भासते प्रगत तंत्रज्ञानावर आधारित यंत्रे वापरण्याकरता लागणारे विशिष्ट कौशल्य विकसित करण्याकरता प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाते यामुळे हे कारखाने निरंतर विकास करीत असल्याचे आपल्याला दिसते आणि याकरिता सर्व स्तरावरील आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा नेसले कंपनीद्वारे भागविल्या जातात यापैकी बरेचसे प्रशिक्षण हे प्रत्यक्ष कार्यानुभवाच्या माध्यमातून पार पाडले जाते आणि त्यामुळे आपल्या कामांमध्ये कर्मचारी अधिकाधिक कार्यक्षम होत आहेत आता पुढचा भाग नेसलेचा उमेदवारी कार्यक्रम प्रशिक्षण पद्धतींच्या मागील अभ्यास घटकांमध्ये मी उमेदवारी कार्यक्रमाबद्दल बोललो आहे तरुण प्रशिक्षणार्थीकरिता उमेदवारी कार्यक्रम हा नेसलेच्या प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे इथे हे तरुण आठवड्यातील तीन दिवस काम करतात दोन दिवस शिकतात यामुळे हे तरुण प्रशिक्षणार्थी काम कसे करायचे हे देखील शिकतात आणि त्यांचे पुढील शिक्षण देखील प्राप्त करतात स्थानिक प्रशिक्षण हा पुढील भाग आहे नेसलेमधील दोन तृतीयांश कर्मचारी कारखान्यात काम करतात प्रशिक्षणासंदर्भातील आपल्या विशिष्ट गरजांच्या परिपूर्तीसाठी ते निरंतर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात याशिवाय नेसलेच्या इतर संस्थादेखील त्यांचे स्वतःचे निवासी प्रशिक्षण केंद्र चालवतात याचा परिणाम असा झाला की स्थानिक प्रशिक्षण हा नेसलेच्या जगभरात चालणाऱ्या व्यक्तीविकास उपक्रमामधील खूप मोठा घटक आहे जवळपास प्रत्येक वर्षी 240000 कर्मचारी प्रशिक्षित होतात वैश्विकस्तरावर प्रत्येक स्थानिक ठिकाणी अशाप्रकारचे प्रशिक्षण उपक्रम राबविल्यामुळे संस्थेच्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता आले आता शेवटी आपण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण हा मुद्दा बघू या गेले तीस वर्षाहून अधिक काळ रिव्ह रेन स्वित्झर्लंड या देशातील एक गाव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात नेसलेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांकडून शिकण्याकरिता जगभरातून व्यवस्थापक आले आहेत वरिष्ठ व्यवस्थापन स्थरावरील व्यक्तींकडून अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा वापर केला जातो अशा प्रकारे जे अगोदरच प्रशिक्षित आहेत त्यांच्याकडून इतरांना प्रशिक्षण देण्यात येते जसे की उदाहरणादाखल जे वरिष्ठ चालक आहेत ते नव्याने रुजू झालेल्या कनिष्ठ चालकांना प्रशिक्षण देतात त्यामुळे इथे आपल्याला याबाबतीत असे दिसेल की जे त्यांनी शिकले पाहिजे ते सर्व नेसलेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांकडून आणि एकमेकांकडून ते शिकतात जरी प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व शिकण्याच्या वर्गाकरिता केंद्रीय चाचणी जरी असली तरी देश व्यवस्थापक काय आणि कोणता अभ्यासक्रम राबवायचा ते ठरवतात ज्यायोगे विविध भौगोलिक व आर्थिक पार्श्वभूमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये काळजीपूर्वक निवडले जाईल आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे संघाचे एकत्रीकरण होईल एका वर्गात साधारणपणे 15 ते 20 विविध देशांचे लोक असतात या प्रशिक्षण केंद्रामार्फत दरवर्षी 80 हून अधिक देशांमधून सुमारे 1700 व्यवस्थापकांना 70 विविध अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणातील या वृद्धीमुळे कार्यक्षम दर्जेदार असे अभ्यासक्रम व विविध देशातून येणारे प्रशिक्षणार्थी यांचा एक सुरेख संगम या प्रशिक्षण कार्यक्रमात होतो रिव्ह रेन स्विझरलँड या देशातील एक गाव प्रशिक्षण केंद्रातील जवळपास 66 टक्के अभ्यासक्रम हे व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रम आहेत या प्रशिक्षणातील सहभागी एखाद्या संस्थेमध्ये चार ते पाच वर्षांचा अनुभव असलेले लोक असतात याचा मुख्य उद्देश खऱ्या अर्थाने नेसले ज्या मूल्यांचे व व्यवसायाच्या दृष्टिकोनाचे पालन करते त्याच्याशी सहभागींना उमेदवारी दरम्यान अवगत करून देणे हे अभ्यासक्रम अंतर्गत कामकाजावर जास्त लक्ष केंद्रित करते त्यामुळे सुमारे 66 टक्के अभ्यासक्रम व्यवस्थापनाशी निगडीत अभ्यासक्रम आहेत इथे कार्यकारी अधिकार्ऱ्यांकरिता अभ्यासक्रमदेखील आहेत ज्या व्यक्तींनी पाच ते दहा वर्ष आधी व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे असे लोक यामध्ये सहभागी होतात या अभ्यासक्रमाचा मुख्य हेतू सहभागी कर्मचाऱ्यांनी नेसलेचे प्रतिनिधित्व बाह्यजगात करावे आणि बाहेरील देशातील लोकांसमवेत त्यांना काम करता यावे याची क्षमता विकसित करणे हा आहे हा अभ्यासक्रम उद्योगाच्या विश्लेषणावर भर देतो तुम्ही जर प्रतिस्पर्धी असाल तर तुम्ही काय कराल हा प्रश्न त्यांना विचारतो त्यामुळे कर्मचारी जास्तीत जास्त कल्पक व परस्परसंवादी बनतात व या प्रश्नावर उत्तम कल्पनेद्वारे उत्तर शोधतात तर आता आपण या या प्रशिक्षण कार्यक्रमात बद्दल बघितले या प्रशिक्षणाच्या या विविध पद्धती आहेत ज्या विविध संस्थांमार्फत वापरल्या जातात याची काही उदाहरणे आता आपण बघितली प्रशिक्षणाच्या इतर काही पद्धती व तंत्र यावर आपण पुढील अभ्यास घटकात चर्चा करूया धन्यवाद